सर्वांना नमस्कार अभियांत्रिकी रेखांकन आणि संगणक ग्राफिक्स वरील आमच्या NPTEL ऑनलाइन सर्टिफिकेशन अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे मी IIT खडगपूरच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा राजाराम आहे आपण मॉड्यूल 1 कव्हर करीत आहोत ज्यामध्ये आम्ही व्याख्यान क्रमांक 5 वर आहोत इंट्रोडक्शन टू इंजीनियरिंग ड्रॉईंग आमची कोर्सची पाठ्यपुस्तके एनडी भट्ट आणि इतर यांची इंजीनियरिंग ड्रॉईंग आहेत व्याख्यान 1 ते 4 मध्ये आपण अभियांत्रिकी रेखाचित्र परिचय रेखांकन उपकरणे ठराविक अक्षरांची शैली वापरण्यास शिकलो ड्रॉईंग शीट चे स्टॅंडर्ड लेआउट डायमेन्शनिंगचे काही मुद्दे शिकलो आजच्या व्याख्यानात आपण विशिष्ट विषयांवर जसे की आर्क वर्तुळे वक्र असल्यास समांतर प्रकारचे डायमेन्शन आणि इतर अनेक गोष्टी कशा दिल्या पाहिजेत त्याबद्दल काही अधिक जाणून घेणार आहोत शेवटच्या वर्गांमधून थोडक्यात सारांश करण्यासाठी आकार आणि स्थिती दर्शविण्यासाठी डायमेन्शन वापरले जातात आणि डायमेन्शन हे एककांची योग्य संख्या असते ज्यास योग्य युनिट्स मध्ये व्यक्त केले जाते आपल्या SI मेट्रिक युनिट्समध्ये आपण डायमेन्शनसाठी संख्यात्मक मूल्य म्हणून मिमी वापरतो आणि उत्पादन सुविधेतील मशिनिस्ट साठी हे प्राथमिक कम्युनिकेशन आहे आपण लिनियर डायमेन्शन अँगुलर डायमेन्शन कसे द्यायचे जर ते त्रिज्या असेल आणि रेफरन्स डायमेन्शन काय आहे याबद्दल काही शिकलो प्रथम तुम्हाला पुन्हा संक्षिप्त रुपात सारांश देण्यासाठी डायमेन्शन पाहू येथे या आकाराच्या ऑब्जेक्टसाठी हे आपण बेसिक डायमेन्शन 1 75 दर्शवितो आणि ती लाईन रिप्रेझेंट करण्यासाठी एक डायमेन्शन लाईन आहे जर ते किमान 10 मिमी असेल तरच आपण त्या बाजूस ते दर्शवू जर हे त्यापेक्षा कमी असेल तर आपण दुरून आणखी एक डायमेन्शन वापरू कोणतेही डायमेन्शन रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला विस्तार लाइन आवश्यक आहेत आणि जर काही वक्र असल्यास आम्ही त्यास त्रिज्या रेषेद्वारे रिप्रेझेंट करतो व्यास किंवा त्रिज्यासारखे काहीतरी वर्णन करण्यासाठी या लाईन आहेत ज्यांना आपण लीडर लाईन म्हणतो कोणत्याही व्यासासाठी आम्ही विशेष प्रतीक फाय वापरतो सेंटर रिप्रेझेंट करण्यासाठी आपण डॅश लहान डॅश आणि लांब डॅश लाईन्सद्वारे सेंटर लाइन वापरतो जर ते दिल्या गेलेल्या स्केल इतके नसेल तर सहसा आपण ते डायमेन्शन रिप्रेझेंट करतो कोणत्याही संदर्भाच्या संदर्भात आपण एक रेफरन्स डायमेन्शन कंसात वापरतो सामान्यतः आपल्या ड्रॉईंग शीटवर आपण एक वाक्य नमूद करतो अन्यथा आधीच निर्दिष्ट केलेले असते सर्व डायमेन्शन्स मिमी मध्ये आहेत प्रत्येक वेळी मिमी लिहिण्याऐवजी आपण सर्व डायमेन्शन्स मिमी मध्ये आहेत असे वापरतो आपण एका स्टॅंडर्ड उदाहरणासह गेलो जिथे आपण डायमेन्शन दर्शविण्याकरीता ऑब्जेक्ट दर्शविले आपण विस्तार रेषा आत सर्वात लहान डायमेन्शन्स आणि बाहेरील सर्वात मोठे डायमेन्शन्स वापरतो तर हे सर्वात लहान आहे जे त्या भूमितीच्या जवळ आहे आणि हे एक मोठे जे त्या भूमितीच्या बाहेर आहे ऑब्जेक्ट मध्ये कोणतेही डायमेन्शन न दर्शविणे ही एक स्टॅंडर्ड पद्धत आहे तसेच जर ही सिलेंड्रिकल वस्तू असेल तर आपण पुढे जाऊन फाय चिन्हाद्वारे ऑब्जेक्टच्या बाहेर मेजर डायमीटर दाखवतो तर इथे एक सिलेंडर आहे एक स्टेप 1 आणि पुन्हा आमच्याकडे एक स्टेप 1 आहे म्हणून आतील बाजूस सर्वात लहान डायमेन्शन आणि बाहेरील बाजूस सर्वात मोठे डायमेन्शन आपण सहसा ऑब्जेक्टमध्ये असे काही दर्शवित नाही जे डायमेन्शन दर्शविण्याचा चुकीचा मार्ग असेल कोन कोऑर्डिनेट वापरुन देखील आपण डायमेन्शन दर्शविले आहेत जसे की या कॉर्डीनेट सिस्टम च्या बाबतीत इनक्लाइंड असणारी एखादी वस्तू असेल तर 2 5 आहे आणि हे एक्स्ट्रीम पॉईंट पुन्हा आपल्या विस्तारित रेषांद्वारे 4 एककांवर आणि त्याचप्रमाणे या बिंदूचा वापर करून विस्तारित रेषा यास 1 युनिटसारखे काहीतरी दर्शवू शकतात म्हणून एकदा आपल्याला हे बिंदू लांबीच्या बाबतीत माहित झाल्यावर आम्हाला माहित आहे की या लाईन ला कुठून कुठपर्यंत जोडायचे आहे अशा प्रकारे या इनक्लाइंड लाईन्स कन्स्ट्रक्ट करणे शक्य आहे जर ती अँगुलर इन्फॉर्मेशन असेल तर आपण सामान्यत ते कोनाच्या स्वरूपात रिप्रेझेंट करतो कुठल्याही चाम्फरस आपण कंटिन्यूअस लाइनचा वापर करून त्या चाफिंग लेन्ससह रिप्रेझेंट करतो लक्षात घ्या की डायमेन्शन बाहेर आहे कारण अंतर खूपच लहान आहे तर अशाप्रकारे हे दर्शविणे चांगले नाही हे आपल्याला हे लहान डायमेन्शन बाहेरून दर्शविण्यास सुलभ करते आणि तेथे 45 डिग्रीच्या कोनात चांफरिंग देखील आहे जर ते सिंगल पोझिशन्सवर आर्क्स असतील तर सहसा हा कंस असतो आपण डायमेंशन लाइन लीडर लाईन वापरुन युनिट्स रिप्रेझेंट करू शकू त्यातील त्रिज्या 6 युनिट्ससाठी R आहे त्याचप्रमाणे या कंसात असे काहीतरी आहे आणि येथून आपण ते कंस मोजणार आहोत परंतु लीडर लाईन्स वापरुन आपण लहान युनिट्स रिप्रेझेंट करू शकू आपण सहसा हे ऑब्जेक्टच्यामध्ये दर्शवित नाही त्याचप्रमाणे जर काही गुंतागुंतीचे आकार असतील तर आपण त्यात स्वारस्य घेतो आणि नंतर त्यास अचूक कट डायमेन्शन्ससह विस्तारित दृश्ये म्हणून दर्शवितो मग आम्ही या रेखांकनासाठी वेगवेगळे नियम पाहण्याचा प्रयत्न केला आहे त्यापैकी काही आकार स्थिती त्यांचे रीप्रेझेन्टेशन कसे करावे आणि उदाहरणार्थ जर यावर कुठलाही व्यास असल्यास त्यांचे रीप्रेझेन्टेशन कसे करावे तर येथे S सिम्बॉल आकार आणि स्थानांचे स्थान दर्शवितो म्हणून आपण L ने दर्शवतो हा आकार आहे आणि हे स्थान आहे छिद्र त्या विशिष्ट ठिकाणी आहे आता आम्ही काही डायमेन्शनिंग वरील विशिष्ट बाबींवर चर्चा करू या रेषांचे डायमेन्शनिंग करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत त्यापैकी एक चेन डायमेन्शनिंग म्हणतात जेव्हा प्रत्येकी एक डायमेन्शन कोणत्याही अंतरांशिवाय थेट पुढच्या डायमेन्शनशेजारी ठेवला जातो तेव्हा तो वापरला जातो उदाहरणार्थ हा ऑब्जेक्ट घेऊ येथे एक स्टेप ब्लॉक आहे यातही काही छिद्रे आहेत म्हणून जेव्हा जेव्हा तेथे छिद्रे वर्तुळे इत्यादी असतात तेव्हा आपण सहसा या डॅश डॉट लाइनद्वारे रिप्रेझेंट करतो आता आपण चेन डायमेन्शनिंग वापरू इच्छितो आपण लक्षात घेतल्यास येथे एक एक्सटेन्शन लाईन आहे येथे आणखी एक एक्सटेन्शन लाइन आहे तेथे आणखी एक एक्सटेन्शन लाइन आहे त्या दरम्यान आपण 20 डायमेन्शन दर्शवित आहोत पुन्हा हे एक 25 आहे आणि पुन्हा हे एक 28 आहे या एक्सटेन्शन लाईनमध्ये अंतर नाही ते एकमेकांना लागून आहे आम्ही या डायमेन्शन लाईन बाणांद्वारे डायमेन्शन दर्शवित आहोत त्याचप्रमाणे वर्टीकल डायरेक्शनसाठी दुसरा एक रंग वापरू या एक्सटेन्शन लाइन आहेत आणि त्यामधे या आपण डायमेंशन लाइन पुन्हा येथे डाइमेंशन लाइन आणि पुन्हा येथे डाइमेंशन लाइन वापरतो तर त्यांच्यात कोणतेही अंतर नाही जर आपण समान पातळीवर अशा प्रकारच्या गोष्टी एकमेकांच्या लगत दर्शवित असल्यास त्यास आपण चेन डायमेन्शनिंग म्हणतो टॉलरन्स जमा झाल्याने भागाच्या कार्यावर परिणाम होत नसेल तर ही पद्धत आपण वापरु शकतो पुढील वर्गातील आपण टॉलरन्सचे मुद्दे याबद्दल शिकू 25 मिमी ऐवजी जर आपल्याकडे अधिक किंवा वजा 0 51 मिमी प्रकारच्या युनिट्स या अतिरिक्त गोष्टी असतील त्याला आपण टॉलरन्स म्हणतो याचा अर्थ असा की जेव्हा आपण मशीनिंग करीत असाल किंवा कदाचित या प्रकारचे भाग तयार करीत असाल तर 25 मि येथे अचूकपणे उत्पादन करणे सोपे नसते तेथे नेहमीच जोडणे किंवा वजा करणे समाविष्ट असते अशा प्रकारच्या गोष्टींना टॉलरन्स म्हणतात अधिक तपशील आपण पुढील वर्गात शिकू जेव्हा आपल्याकडे अशा प्रकारचे टॉलरन्स नसते तेव्हाच आपण चेन डायमेन्शनिंग दर्शविण्याच्या स्थितीत असू नाहीतर काय होईल हे 25 अधिक किंवा वजा असल्याचे मानले पाहिजे याचा अर्थ असा की नेहमीच त्यामध्ये काही अंतर असेल म्हणून जेव्हा भागांदरम्यान अशा प्रकारचे थर अस्तित्त्वात असतात तेव्हा चेन डायमेन्शनिंग शक्य नाही हे अनावश्यकपणे मशीनला गोंधळात टाकते म्हणूनच जेव्हा अशा प्रकारच्या टॉलरन्सचे संचय शक्य नसतो केवळ तेव्हा आपण चेन डायमेन्शनिंग वापरतो जर ते तेथे नसेल तर आपण चेन डायमेन्शनिंग सारखी कंटीन्यूअस गोष्ट वापरली पाहिजे चला तर आपण एक सिलेंड्रिकल वस्तू घेऊ येथे चेन डायमेन्शन ऐवजी आपण समांतर डायमेन्शनिंगसह जाऊ तर तिथे नेहमीच एक संदर्भ बेस असतो चला आपण हायलाईट द्वारे पाहू हा संदर्भ बेस आहे त्या संदर्भ बेस वरून आपल्याकडे अशा प्रकारचे डायमेन्शन 15 युनिट्स असणार आहेत त्याचप्रमाणे त्या संदर्भ बेस वरुन हे 30 युनिटवर आहे त्याचप्रमाणे या संदर्भ बेस वरून आपल्याकडे 45 युनिट्स आहेत तर या संदर्भासह कितीही लांबी रिप्रेझेंट करणे अगदी सोपे आहे अशा प्रकारच्या गोष्टी विशेषत जर आपण ते दर्शवित असाल तर आपण हे दर्शवित आहोत तर हे पहा ते एकमेकांशी समांतर आहेत अशा प्रकारच्या डायमेन्शन्सना आपण समांतर डायमेन्शनिंग म्हणतो जेव्हा सामान्य वैशिष्ट्यापासून डायमेन्शन्सची संख्या त्याच दिशेने मोजली जाते येथे सामान्य वैशिष्ट्य हे आहे ते त्या भागाचे पृष्ठभाग आहे नंतर सर्व समान वैशिष्ट्यांपासून डायमेन्शन दर्शविण्याच्या सगळ्या पद्धतीस समांतर डायमेन्शनिंग असे म्हणतात लक्षात घ्या की डायमेन्शन लाईन एकमेकांशी समांतर आहेत आणि समान अंतरावर आहेत ही तफावत एकच असेल अशा प्रकारच्या डायमेन्शनिंगला समांतर डायमेन्शनिंग म्हणतात या गोष्टींच्या डायमेन्शनिंग चा आणखी एक मार्ग आहेज्याला कंबाइनड डायमेन्शनिंग म्हणतात चला आपण हा ऑब्जेक्ट घेऊ हा ऑब्जेक्ट आहे आणि या विस्तार रेषा आहेत तर हे एक प्रकारचे कंटीन्यूअस चेन डायमेन्शनिंग आहे जर आपण 20 15 20 एकमेकांच्या सलग नोंदविल्यास हे कंटीन्यूअस चेन डायमेन्शनिंग आहे चला आपण दुसऱ्याकडे पाहू या पासून या पर्यंत आणि यापासून या पर्यंत जेव्हा आपण हे 8 मिमी पहात आहोत आणि हे 8 मिमी त्याच्या समांतर आहे तर आपल्याकडे या 8 भागांसाठी दोन्ही समांतर आहेत समांतर डायमेन्शनिंग आणि या 20 साठी चेन डायमेन्शनिंग प्रकारचे भाग दोघांचाही एकाच चित्रात समावेश आहे अशा प्रकारच्या गोष्टींना कंबाइनड डायमेन्शनिंग म्हणतात कधीकधी आपल्याला वापरण्यासाठी चेन आणि समांतर डायमेन्शन एकत्र करणे आवश्यक असते कधीकधी आपल्याला कोऑर्डिनेट्सने देखील डीमिशनिंग दाखवण्याची आवश्यकता असू शकते जेव्हा त्या भागास बरेच डायमेन्शन्स असतील तेव्हा ते वाचणे सोपे आहे कोऑर्डिनेट वापरण्याचे एक उदाहरण विचारात घेऊया ज्या मध्ये प्लेटमध्ये बरेच छिद्र असतात चला ती प्लेट पाहूया ही प्लेट आहे या ठिकाणी वेगवेगळ्या आकाराचे बरेच छिद्र आहेत आता जर एखाद्याने डायमेन्शन्स दर्शविणे प्रारंभ केले असेल तर ते थोडेसे असंघटित होते तर ते खूपच असंघटित होते तर त्या ऑब्जेक्टच्या आसपास हे सर्व डायमेन्शन्स खरोखर दर्शविणे चांगले नाही त्याऐवजी गोष्टी तक्त्यांच्या स्वरुपात माहिती मांडणे ही सामान्य पद्धत आहे जेव्हा जेव्हा एखादा छिद्र असेल तेव्हा आपल्याकडे नेहमीच या डॅश विषम प्रकाराच्या लाईन्स असतात हे आयताकृती प्लेटमध्ये छिद्र ड्रिल करण्यासारखे आहे येथे आपल्याकडे वेगवेगळे छिद्र आहेत 1 2 3 4 ते 11 पर्यंत या बॉक्स साठी एकूण 11 छिद्र आहेत म्हणून जेव्हा आपल्याला ही आयताकृती प्लेट रिप्रेझेंट करायची नसेल परंतु छिद्र आणि त्यांचे स्थान असते तेव्हा सहसा आपण या प्रकारच्या टॅगिंग करतो आपण फक्त 1 2 3 नावे द्या आपण ज्याला कॉल करतो त्याला टॅग करा आणि हे X को ऑर्डिनेट्स आहेत हे Y कॉर्डिनेट्स आहेत तर X साठी Y साठी 1 1 ते 15 युनिट्स वर आहे आणि ते 25 युनिट्स वर आहे कदाचित X दिशेने येथे आपल्याला X दिशा माहित आहे की ही Y दिशा आहे X दिशेने 15 युनिट्स जर आपण हे पाहिले की हे 15युनिट्स आहे आणि जर आपण त्याकडे पहात असाल तर हे 25 युनिट्स आहे अशाप्रकारे आपल्याला हे 15 आणि 25 समजते त्या छिद्राचे केंद्र 15 आणि 25 युनिटवर आहे आणि मुळात आपण सहसा आकार व्यास रिप्रेझेंट करतो तर जर हा संपूर्ण व्यास आपण लीडर लाईन द्वारे दाखवत असाल तर 5 10 युनिट्स आहे त्याचप्रमाणे इतर छिद्रांसाठी 2 2 हा एक आहे पुन्हा 15 युनिट्स हे कारण आहे की आपल्याकडे हे X डायमेन्शन 15 आहे आणि ते Y दिशेने जास्त अंतरावर आहे तर दुसर्या छिद्रासाठी ते 65 आहे आणि त्यासाठी व्यास 10 आहे चला आपण सर्वात मोठा पाहू तर मग आपण या छिद्र प डायमेन्शन्स पाहू आणि त्यांना समजून घेऊ हा भाग 8 आहे हे डॅश डॉट लाइन सह छिद्र आहे हे X दिशेने 60 युनिट्स अनुलंब दिशेने 50 युनिट्स वर स्थित आहे आणि त्याचा व्यास 15 युनिट आहे त्याचप्रमाणे आपण येथे 11 वा भाग घेऊ क्षैतिज दिशेने ते 90 युनिटवर आहे आणि हे 20 युनिटवर आहे म्हणून हे सर्व डायमेन्शन जे थोडेसे क्लमझी होते सहसा आम्ही टॅग टेबल सह जातो या प्रकारच्या गोष्टीस कॉर्डिनेट्सद्वारे डायमेन्शिंग म्हणतात त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा सर्क्युलर वैशिष्ट्ये असतात तेव्हा व्यास दर्शविण्याचे वेगवेगळे मार्ग असतात चला आपण उदाहरण म्हणून एक वर्तुळ घेऊ जर ते वर्तुळ असेल तर त्रिज्या ऐवजी व्यास देऊन त्याचे डायमेन्शन दिले पाहिजे केवळ आर्कसाठी आपण डायमीटर डायमेन्शनिंगसह जाण्यासाठी कोणत्याही सर्कलसाठी त्रिज्या वापरतो चला आपण हे वर्तुळ निवडू कारण यातील अंतर मोठे आहे आपण ते बाणाच्या दृष्टीने दर्शवू शकतो फाय 30 सह लीडर लाइन सहसा हा मार्ग आहे आपण या लीडर लाईन्सला आडव्या ठेवतो आणि त्यापुढे आपण व्यास दर्शविण्याकरीता आणि डायमेन्शनिंग करण्यासाठी फाय प्रतीक वापरतो त्या वस्तू दर्शविण्याचा हा एक मार्ग आहे चला इतर डायमेन्शनिंग पाहू उदाहरणार्थ हे आणखी एक वर्तुळ आहे या वर्तुळासाठी या विस्तारित रेषा आहेत आपण ते फाय 30 युनिटच्या रूपात देखील दर्शवू शकते हा आणखी एक मार्ग आहे जर आपल्याकडे छिद्र असेल आणि इतर गोष्टी असतील तर आपण सामान्यत या डॅश डॉट प्रकारच्या गोष्टी किंवा छिद्रे असलेल्या वर्तुळासह जात असतो ज्यामुळे आपण या डॅश डॉट लाइन दर्शविण्याकरिता एका भागामध्ये असू हा डायमेन्शन दर्शविण्याचा आणखी एक मार्ग आहे ही डायमेन्शन लाईन दुहेरी बाण दाखविण्याऐवजी ती एक बाणाने देखील दाखविली जाऊ शकते लीडर लाइन सह फाय 7 5 तर या मार्गाने देखील येथे एक वर्तुळ आहे हे दर्शविले जाते आणि व्यास 7 5 युनिट आहे आपल्याकडे सहसा बर्याच सर्क्युलर वैशिष्ट्ये आहेत ज्याकडे आपण पाहत आहोत जर हे एखाद्या प्लॅनर सर्कल वस्तूसारखे काहीतरी असेल तर आपण व्यास फाय द्वारे दर्शवतो कधीकधी आपण पोक आलेल्या प्रकारचे आकार वक्र वर्तुळाकार त्रिज्या वक्र पाहतो ज्या प्रकारच्या वस्तू आपण केवळ रिप्रेझेंट करतो कारण ते एक वर्तुळ नाही ते फक्त एक पोक आलेला भाग आहे आणि तिला त्रिज्या आहे तर कदाचित तेथूनच हे केंद्र आहे कदाचित हे R5 युनिट्सवर असेल तर ऑब्जेक्टमधील डायमेन्शन्स दाखवण्याऐवजी आपण सामान्यतः त्या मार्गाने हे दर्शवितो या प्रकारच्या वक्र आर्क्ससाठी हे केंद्र देखील दर्शविणे आवश्यक आहे त्या केंद्रावरून जर आपण त्रिज्या मोजली तर आपण सहसा त्यासह जातो जर ही सिलेंड्रिकल वस्तू आणि डायमीटर सारखे काहीतरी आपल्याला दर्शवायचे असल्यास ऑब्जेक्टमध्ये दर्शविणे ही चुकीची प्रथा आहे तर मग आपण काय करतो ज्या आयताकृती आकारामध्ये डायमेन्शन्स विझिबल आहेत किंवा दाखवतात त्या ऑब्जेक्ट पासून आपण पुढे जात आहोत कारण एखादे सिलेंडर जर आपण या बाजूच्या एका व्हिववरून पाहत आहोत तर ते तसे वागते किंवा ते आयता सारखे दिसते हे व्हिव्ज आपण नंतरच्या व्याख्यानातून शिकू त्या डायमेन्शन्ससाठी आपल्याला ते फाय 6 मिलीमीटर डायमेन्शनचे दर्शवायचे आहे तर त्रिज्याऐवजी व्यास देऊन वर्तुळाचे डायमेन्शन असणे आवश्यक आहे वर्तुळात अलाईन केलेले बरेच छिद्र आहेत तेथे एक वर्तुळ आहे तेथे अजून एक वर्तुळ आहे आणि असेच काही वर्तुळाची संख्या N आहे अशा परिस्थितीत आपण मुख्य वर्तुळासह किती वर्तुळे अस्तित्त्वात आहेत याचा उल्लेख करतो तर सामान्यत आपण त्या मुख्य वर्तुळाचा व्यास लीडर लाइनद्वारे दर्शवितो आणि या वर्तुळांमधील केंद्र ते केंद्र अंतर ठेवतो कारण ते समान अंतरावर असतात अशा परिस्थितीत आम्ही फक्त छिद्रांची संख्या दर्शवितो अन्यथा आपण त्या वर्तुळाने बनविलेले कोन त्या वर्तुळाच्या केंद्राला इतर परिघीय वर्तुळांशी जोडणारी त्रिज्या दर्शवितो आणि तो कोन कुठला आहे हे देखील आपण दर्शवतो उदाहरणार्थ चला आपण हे रेखांकन पाहू येथे वर्तुळे आहेत ज्यावर हे सर्क्युलर छिद्र तयार केले गेले आहेत तो हा मुख्य ऑब्जेक्ट आहे जेव्हा जेव्हा हे छिद्र असतात तेव्हा आपल्यास हे डॅश डॉट प्रकारच्या रेषांनी दर्शविणे सामान्य आहे आणि ते या वर्तुळाभोवती लावलेले आहेत तर आपण पुन्हा डॅश डॉट प्रकारचे वक्र दर्शवले ही लहान छिद्रे 1 2 3 त्याभोवती ठेवली आहेत तर स्वाभाविकच आपण ते डायमेन्शन दाखवणार आहोत हे सुमारे 60 युनिट्स आहे आणि हे आडवे असलेले वर्तुळ 18 अंशांवर ठेवले आहे कदाचित हे वर्तुळ रेडियल स्थानावर जे 30 अंशांवर ठेवले आहे कदाचित हे रेडियल स्थान 15 अंशांवर ठेवले आहे अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही सहसा दाखवतो आणि आणखी एक म्हणजे तीन छिद्र लक्षात घ्यावे लागेल 1 2 3 आपण दाखवत असलेले छिद्र आहेत त्या छिद्राचे व्यास कदाचित 10 युनिट्स आहे जेव्हा आपण इतर डायमेन्शनिंगबद्दल शिकणार आहोत तेव्हा आपण उर्वरित गोष्टी शिकू त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा या कंससाठी आर्क्स असतात तेव्हा आपण सामान्यत त्रिज्या आणि त्याचे केंद्र दर्शवतो त्याचप्रमाणे येथे या वर्तुळाचे केंद्र आहे उदाहरणार्थ ही आणखी एक कंस आहे या केंद्रातून जर आपण मोजले की हे 10 युनिट्स आहे आणि चिन्ह R आहे कारण आपण ऑब्जेक्टच्या आत वापरत नाही तर आपण सहसा रेडियस लीडर लाइनद्वारे बाहेरून 10 युनिट दर्शवितो आणि त्या कंसचे केंद्र हे 10 प्लस चिन्हाने दर्शविलेले आहे तसेच येथून बाह्य प्रकारचे वक्र देखील आहेत कंसचे केंद्र ऑब्जेक्ट च्या आत नसून त्याच्या बाहेर असते तर त्यासंदर्भातआपण 46 युनिट्स दर्शवितो ही त्रिज्या या केंद्रातून बनविली गेली आहे तसेच येथे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण आपल्याकडे ही बाह्य वस्तू आहे येथे रेफरन्स डायमेन्शन असावे जसे की ते या ऑब्जेक्ट पासून 95 युनिट आहे या केंद्रापासून यापर्यंत 95 आहे त्याचप्रमाणे रेफरन्स हे केंद्र आहे यापासून 80 मिमी अंतरावर आहे याप्रमाणे आपण हे दर्शवितो आजच्या वर्गात वस्तूंचे डायमेन्शनिंग या विशेष डायमेन्शन्स बद्दल आपण शिकलो आहोत पुढील वर्गात आपण टॉलरन्स बद्दल अधिक शिकू आपले खूप खूप आभार